म्हणून सुप्रभात आम्ही P M च्या सुसंवादांकडे पाहत आहोत आम्ही काल पाहिले की P M कार्यक्षेत्रातील भिंती प्रबलित चिनाईच्या भिंती इन प्लेन बेंडिंग अभिव्यक्तीसाठी कामकाजाच्या तणावाच्या दृष्टिकोनातून अभिव्यक्तींचा संच कसा विकसित करतात आणि आम्ही संवाद वक्रचे चार विविध झोन पाहिले आणि प्रामुख्याने ते आम्ही समजून घेणे महत्वाचे आहेआहेजेथे चिनाई बांधकाम क्रॉस सेक्शनात एक भाग अन क्रॅक तसेच एक भाग क्रॅक झाला आहे आणि या क्षेत्रात जिथे चिनाई बांधकाम भाग अन क्रॅक झाला आहे आणि एकदा आपण संतुलित सेक्शनात पोहोचत नाही तोपर्यंत चिनाई बांधकाम तणावपूर्ण तणाव गाठण्यापर्यंत तणाव निर्माण होतो हे नियंत्रित करीत आहेत्या पलीकडे आपणास अशी परिस्थिती आहे जिथे ते कॉम्प्रेशनद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते किंवा स्टीलमधील परवानगी देण्यायोग्य तणावाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते आणि परस्परसंवादाचा वक्र भाग जे संतुलित सेक्शनात आहे भिंतीवरील ताणच्या स्थितीवर अवलंबून आपण एकतर कॉम्प्रेशन नियंत्रित क्षेत्र किंवा तणाव नियंत्रित क्षेत्र घ्यावे लागेल तर परस्परसंवाद वक्राचा तो भाग आहे जिथे आपल्याला प्राथमिकता माहित नसते की तणाव कोठे नियंत्रित करते किंवा कॉम्प्रेशन नियंत्रित करते ते स्थापित करण्यास सक्षम होण्यासाठी ताणतणावांच्या क्षेत्राचे वास्तविक वितरण आवश्यक आहे तर आपण पहाल की डिझाइनचा प्रश्न आहे त्यानुसार पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टिकोनाचा परिचय देण्याचे कारण हे त्या क्षेत्रामुळे आहे जेथे आपणास तणाव नियंत्रित आहे किंवा कम्प्रेशन नियंत्रणे आहे याची प्राथमिकता नाही तर आपण त्याकडे येऊ कार्यरत ताणण्याच्या दृष्टिकोनासाठीही परस्परसंवादाची वक्रता होती परस्परसंवाद पृष्ठभागाचे परीक्षण करणे हे कार्यक्षम आहे की आपण कार्यरत ताणतणावाच्या दृष्टिकोनातून त्यास तुलना करू शकता आणि परस्परसंवादाच्या वक्रेशी तुलना करा जी आपणास मर्यादेच्या स्थितीसाठी मिळेल म्हणूनच मर्यादेच्या दृष्टीकोनातून आपण काय पाहूआपणस काय विचार करावा लागेलअर्थात आमचे डिझाइन कार्यशील तणावाच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे आहे तर ही केवळ एक अभ्यास आहे जे आपण परस्परसंवादाच्या घटनेशी संबंधित आहे म्हणून जर आपण मर्यादा क्षेत्र दृष्टिकोन स्वीकारत असाल तर कामकाजच्या तणावाच्या दृष्टिकोनापर्यंत आमच्याकडे चार वेगवेगळे झोन होते त्या अभिव्यक्तींमध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न आहे येथे मर्यादेच्या दृष्टीकोनातून आम्ही ताणांच्या संदर्भात आमची फॉर्म्युलेशन पूर्णपणे तयार करू शकतो त्यामुळे आपण मर्यादा क्षेत्र दृष्टिकोन स्वीकारत असाल तरच ताण आधारित फॉर्म्युलेशन योग्य असेल तर आपण पहाल की हे P प्लस M इन प्लेन लोडिंग अंतर्गत क्रॉस सेक्शनमधील ताणच्या गृहितकांवर आधारित सूत्रीकरण आहे नक्कीच आपल्याला अंदाज करणे आवश्यक आहेआपल्याला चिनाई बांधकाम च्या क्रशिंग ताणण्याचा अंदाज वापरण्याची आवश्यकता आहे आता आपण कॉंक्रिटच्या εcu क्रशिंग स्ट्रॅन्सशी परिचित आहात ते 0 003 असे मूल्य आहे जे सामान्यत चिनाईसाठी देखील वापरले जाते तर हे एक मूल्य आहे जे पुन्हा प्रयोगांच्या आधारे स्थापित केले गेले आहे जे फ्लेक्सुरल कम्प्रेशन अंतर्गत क्रशिंग फेल्युअरकडे पाहतात तर चिनाईचा क्रशिंग ताण म्हणजे 0 003 ची धारणा पुन्हा स्वीकार्य समज आहे आणि ती चिनाई मध्ये गणनासाठी वापरली जाते म्हणून आम्ही काल पाहत असलेला क्रॉस सेक्शन आपल्याला आठवत असल्यास आमच्याकडे रेइन्फॉर्समेंटचे सममित वितरण होते आपण वापरू इच्छिता त्या बारचा व्यास काय आहे आणि प्लेसमेंट कशी आहे याविषयी प्राथमिक अनुमान बनवणे महत्वाचे आहे आणि म्हणूनच या मूल्ये काय आहेत हे आपण स्थापित केले di d1 d2 d3 आणि d4 जेस्टील रेइन्फॉर्समेंटचे बार नंबर 1 2 3 आणि 4 फायबर एज संदर्भातपरिकेंद्र अंतर आहे पुन्हा आमची अशी समजूत आहे की आर्किटेक्चरल लेआउट भिंतीचे परिमाण भिंतीचे एकूण परिमाण काय आहेत हे सेट करणार आहे तथापि चिनाईची कॉन्फिगरेशन पूर्णपणे ग्राउट झाली आहे की नाही किंवा आपण जेथे स्टील रेइन्फॉर्समेंट ठेवत आहात तिथे अंशतः ग्राउट आहे की नाही हा निर्णय तुमच्यापर्यंत सोडला आहे परंतु महत्त्वाचे म्हणजे ते फरक करतीलते भूमितीमधील आपल्या वास्तविक मूल्यांमध्ये फरक आणतील तर स्टीलचे बार व्यास आणि लेआउट बदलणे आणि नंतर डी 1 डी 2 डी 3 डी 4 किंवा त्या स्टील रेइन्फॉर्समेंटची स्थाने आणि आकारांची मूल्ये पहाणे ही पुनरावृत्ती प्रक्रिया असेल म्हणून जेथे मर्यादा क्षेत्र आपल्यास पाहिजे असलेल्या मूल्यांकडे जाईल चिनाईबांधकामचीनिर्णायक शक्ती आवश्यक आहेआणि नंतर आपल्याला स्टीलची इल्ड स्ट्रेंथ आणि चिनाई बांधकामाची क्रशिंग स्ट्रेंन आवश्यक आहे यापूर्वी आमच्याकडे कॉम्प्रेशन फ्लेक्स्युलर कम्प्रेशनमध्ये आणि स्टीलमधील परवानगीयोग्य टेन्सिल किंवा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये आमचा अनुज्ञेय ताण होता आणि येथे आम्ही स्वतःच चिनाई बांधकाम आणि स्टीलच्या अल्टिमेट स्ट्रेंथसह कार्य करणार आहोत आपल्याकडे पूर्वी झालेल्या चार क्षेत्रा पेक्षा सूत्रीकरण सुलभ आहे आणि आपल्याला मर्यादा क्षेत्र दृष्टिकोनात P M कडून अधिक सतत वक्रता मिळते कारण ताणतणावांमध्ये पूर्णपणे कार्य करणे आणि ताणतणाव वाढविणे आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर ताणतणावांचा अंदाज करणे शक्य आहे तथापि आम्ही पूर्वीच्या परिस्थितीत जे करीत होतो ते ताणतणावातून कार्य करत आहे परंतु नंतर सातत्य आणि ताणतणाव याची हमी दिली जाऊ शकत नाही की आपण सेक्शन घेणे सुरू केले आपणास तडकलेल्या अन क्रॅक परिस्थितीसाठी त्यानंतर एकदा स्टीलच्या परवानगीच्या तणावातूनही नियंत्रण आल्यास दुरुस्ती करावी लागेल तर P M च्या परस्परसंवादाचे चित्र काढणे अगदी सोपे आहे तर आम्ही एका क्षणात टेबलवर येऊ आपल्याला अंदाज बांधण्याची आवश्यकता आहे आपल्याला ताणतणावाच्या स्थितीपासून सुरुवात करणे आवश्यक आहे आणिनंतरताणतणाव क्लास दर्शविण्यासारखेविक्षिप्तपणा सादरकरणे आवश्यक आहे म्हणूनच जेव्हा आपण प्रारंभ करता तेव्हा आपण या धारणासह सुरुवात करता की आम्ही संपूर्ण क्रॉस सेक्शन क्रशिंग स्ट्रेंन मध्ये आहे तर पहिला मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष कॉम्प्रेशनची स्थिती पाहतो पहिला टप्पा म्हणजे शुद्ध कम्प्रेशन ε1 ε2 ε3 आणि ε4 हा 4 बारशी संबंधित स्ट्रेंन आहे आणि कॉंक्रिटच्या स्वतःच होणाऱ्या क्रशिंग स्ट्रेंनच्या सुसंगततेमुळे आम्ही ते ठेवत आहोत तर तुम्हाला त्या चारही ठिकाणी 0 003 मिळाले आहेतया क्षणी आपली मोमेंटची क्षमता शून्य आहे अक्षीय भार क्षमता ही भिंतीमधील आपली जास्तीत जास्त अक्षीय भार क्षमता आहे तर हातुमचाप्रारंभिक बिंदू आहे त्यासाठी येथे वापरलेला संकेतक c भिंत ओळीची संकुचित लांबी आहे या प्रकरणात सूचित करणार्या भिंतीची संकुचित लांबी आहे ठीक आहे या प्रकरणात सूचित करणार्या भिंतीची संकुचित लांबी मी येथे अनंत ठेवले आहे असे प्रथम सूचित करतो की जेव्हा आपल्याकडे संपूर्ण कॉम्प्रेशन असते तेव्हा तटस्थ अक्षची स्थिती अनंत असते तर आपण त्यानंतरच्या टप्प्यात तटस्थ अक्षांची स्थिती कमी करत रहा तर आपण हे कसे तयार कराल म्हणून पहिल्या टप्प्यात आपण ε1 ε2 ε3 आणि ε4 ची मूल्ये 0 003 म्हणून निश्चित करीत आहात आणि तणावाचे अनुमान काढत आहात आणि प्रत्येक बार सीएस 1 सीएस 2 सीएस 3 सीएस 4 मधील संबंधित कॉम्प्रेशन परिणामी आणि चिनाईद्वारे केलेल्या कॉम्प्रेशनचा अंदाज लावत संबंधित विक्षिप्तपणाच्या आधारे ΣP आणि ΣM मूल्य मिळविते तर आपण प्रत्येक स्थानावरील ताणचा कशा अंदाज लावाल प्रत्येक स्थानावरील ताण संकुचित लांबीशी संबंधित आहे सीसी संकुचित लांबी आहे एल भिंतीची एकूण लांबी आहे आणि di म्हणजे बार च्या क्रॉस सेक्शनच्या किनार्यावरील फायबरपासून सेंट्रॉइडपर्यंतचे अंतर ज्याचा आपण विचार करीत आहात 1 2 3 किंवा 4 आणिεmहे क्रशिंग स्ट्रेंनचेमूल्य आहे तर केवळ शिल्लक असलेल्या त्रिकोणी ताणांच्या वितरणाद्वारे आपण प्रत्येक बारमध्ये ताण काय आहे याचा अंदाज लावू शकतात्यानुसार लवचिकतेचे मॉड्यूलस म्हणजे काय हे गृहित धरून ताण म्हणजे काय हे आपणास अंदाज येईल तर येथे स्टीलच्या लवचिकतेचे मॉड्यूलस गृहित धरावे लागेल आणि आपण प्रत्येक बारमध्ये काय शक्ती आहे याचा अंदाज लावाल आपण मर्यादेच्यास्थितीतआहात हे लक्षात घ्याआणि मॉड्यूलर रेश्यो ही संकल्पना आता अगदी स्पष्ट आहे परंतु आम्ही स्टील ताणांवर पूर्णपणे कार्य करीत आहोत आणि आम्ही ताणतणावांवर काम करत आहोत आणि मग स्टीलच्या ताणतणावावर आणि चिनाई बांधकाम तणावाकडे जात आहोत त्यामुळे येथे E आपण थेट स्टीलच्या लवचिकतेचे मॉड्यूलस वापरू परंतु नंतर आपण स्टीलच्या ताणाचे मूल्य इल्ड स्ट्रेंथ इतकेच मर्यादित करा εiE हेfy पेक्षा जास्त आहे की नाही हे आपण तपासून पहाल जर तसे असेल तर fy म्हणजे आपण स्टील इल्ड पुरते मर्यादीत आहात आणि जर ते इल्ड झाले नाही तर आपण fy वापरणे सुरू ठेवाल तर आपण εiE मोजणीतून मिळवलेल्या किंमतीचा स्वतः वापर कराल तर स्टीलचे ताणतणाव ज्ञात आहे जेणेकरुन तुम्हाला एफएस 1 एफएस 2 एफएस 3 एफएस 4 माहित आहे त्यानंतर आपण स्टील बारच्या क्रॉस सेक्शनच्या क्षेत्राच्या आधारे अंदाज करू शकता की कॉम्प्रेशन परिणाम काय आहेत Ci Asi fsi एकदा ते पूर्ण झाल्यावर आता आम्हाला कामकाजातून कोणते योगदान आणि संक्षेप येत आहे ते पहावे लागेल परंतु आम्ही चिनाई मध्ये क्रशिंग तणावाच्या अवस्थेची तपासणी करुन प्रारंभ केला येथूनच आपण प्रारंभ करीत आहोत आणि म्हणूनच चिनाईचा संकुचित शेवट त्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे तो अगदी शेवटचा मुद्दा आहे आणि म्हणूनच तणाव ब्लॉक आणावा लागेलयेथे आम्ही आधीपासूनच गाळप ताणतणावापर्यंत पोहोचलो आहोत आणि म्हणूनच पूर्वी केलेल्या कामगिरीत तणावाचा अंदाज लावला जाऊ शकत नाही आम्ही 0 85fm वापरतोजिथे आम्ही आता स्ट्रेस ब्लॉक पॅरामीटर्स वापरत आहोत आणि म्हणून चिनाई बांधकाम मध्ये कॉम्प्रेशन परिणामी सेमी0 85 f'mt0 85c आहे0 85 x 0 85 आपल्याला आयताकृती तणाव ब्लॉक पॅरामीटर्स देते आणि c पुन्हा चिनाई बांधकाम मध्ये भिंतीची संकुचित लांबी आहे तर Cm अंदाज आहेआपल्याला एकूण परिणामी शक्ती परिणामी अक्षीय शक्ती आणि एकूण परिणामी मोमेंट याचा अंदाज येतो स्टील रेइन्फॉर्समेंट बारसाठी लीव्हर आर्म प्रत्येक बारसाठी अंदाजे असावे लागते कारण काठाच्या फायबरच्या उणे भिंतीच्या अर्ध्या लांबीच्या अंतरांशिवाय काहीच नसते तरचिनाईच्याभागासाठीते भिंतीच्या अर्ध्या लांबीच्या संदर्भात आयताकृती तणाव ब्लॉकचे सेंट्रोइड आहे तर आपल्याला दोन विक्षिप्तपणा मिळतील आपल्याकडे M चा अंदाज आहे तर आपण पुढे काय कमी करणे हे आहे असे समजू या की पहिला टप्पा संपला आहे दुसर्या टप्प्यावर आपण असा अंदाज लावत आहात की विक्षिप्तपणा अशी आहे की संकुचित लांबी भिंतीच्या उजव्या लांबीच्या समान आहे तर हे त्या मर्यादेच्या टप्प्यावर आहे जिथे आपल्याला त्या ओलांडून क्रॉस सेक्शनात ताण येऊ लागतो तर आता सर्व चारही बार कम्प्रेशनमध्ये आहेत संपूर्ण लांबी कॉम्प्रेस केली गेली आहेसंकुचित लांबी भिंतीच्या एल च्या बरोबरीची आहे त्या स्थितीत चिनाई बांधकामतला कंप्रेसिव्ह ताण जास्तीत जास्त 0 003 ठेवात्यानंतर आपण बार 1 2 3 आणि 4 वरील भूमितीमधून संबंधित ताण काय आहे याचा अंदाज लावाल तर आपण विक्षिप्तपणाचे निराकरण करीत आहात आणि नंतर स्ट्रेन्स गृहीतकाच्या रेषीय वितरणाद्वारे संबंधित ताणांचे अनुमान काढत आहात ε1 ε2 ε3 आणि ε4 चा अंदाज घ्या आणि पुढे जात्यानंतर आपण क्रॉस सेक्शन क्रॅकिंग गृहित धरले आहे अशी संकुचित लांबी कमी करा आणि सेक्शन पूर्णपणे क्रॅक होईपर्यंत पुढे जात रहा किंवा संकुचित लांबी शून्य पर्यंत खाली येतेताण आधारित फॉर्म्युलेशनचे सौंदर्य म्हणजे पहिल्या टप्प्यात पूर्ण कम्प्रेशनपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत अगदी तणावग्रस्त स्थितीत जाणारा असा समान संच आहे भूमितीवर अवलंबून जिथे शक्यतो सर्व चार बार लांबले किंवा काही बार लांबले आणि काही बार लांबले नाहीत आणि नंतर शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे अक्षीय भार क्षमता नाही फक्त मोमेंटची क्षमता असेल आणि मर्यादा क्षेत्र पध्दतीसाठी P M वक्र स्थापित करा तर ते सरळ पुढे आहे आणि आपण कालच पाहिलेल्या आपल्याकडे असलेल्या P M च्या आकृती चित्राशी संबंधित मर्यादेच्या क्षेत्र दृष्टिकोनापासून P M संवाद आकृत्याची तुलना कराल म्हणूनआपणज्या वस्तू पुढील गोष्टींच्यासहाय्याने तुलना करीत आहात त्या म्हणजे आमच्या गणनेतील कॉम्प्रेशन रेइन्फॉर्समेंटचा परिणाम पाहणे आपण हे येथे देखील करू शकतायेथे देखील जेथे संकुचित रेइन्फॉर्समेंटचे योगदान दुर्लक्षित केले जाऊ शकते कॉम्प्रेशनमध्ये सीएस 2 कम्प्रेशनमध्येआपण जेथेकॉम्प्रेशन सीएस 1 चे योगदान दिले आहेतेथे शून्य ठेवाआणि एकदा ते तणावग्रस्त झाल्यास आपण त्या कार्यरत मूल्यांचा वापर केवळ तणावग्रस्त दृष्टिकोनासाठी केला जातो तर प्रथम P M कार्यसंवादाच्या दृष्टीने कार्यरत ताणतणावाचा दृष्टीकोन आणि मर्यादा क्षेत्र दृष्टिकोन यांच्यातील तुलना पहाणे आहे दुसरे म्हणजे P M च्या संवादात कम्प्रेशन रेइन्फॉर्समेंटचा विचार करणे किती प्रभावी आहे हे पाहणेआपण पृष्ठभागावरच किती टक्के वाढ करता आणि तिसरे हे आहे की आपण चिनाई बांधकामच्या तन्य शक्तीचा वापर केल्यास चिनाईची तन्यता असेल तर हे इतके सीमान्त आहे की आपण आपल्या गणितांमध्ये त्याकडे दुर्लक्ष करू शकता आपण P M संवादाच्या पृष्ठभागावरच अंदाज लावण्याच्या बाबतीत चिनाई बांधकामात परवानगी असलेल्या तणावपूर्ण तणावाचा विचार केला पाहिजे का आणि शेवटी आपण स्टील रेइन्फॉर्समेंटच्या वेगवेगळ्या व्यवस्था पाहू शकता जर आपल्याकडे वितरित स्टील रेइन्फॉर्समेंट विरूद्ध टोकांवर केंद्रित स्टीलची रेइन्फॉर्समेंट असेल तर P M त्याच भूमिती पर्यंत P M संवाद कसा साधू शकतात आणि त्याच भौतिक सामर्थ्याचा संबंध आहे तर ही पुनरावृत्ती आहेत जी आपण करू शकता आणि प्रबलित चिनाई बांधकाम भिंतींमध्ये चिनाई बांधकामातील अक्षीय भार पातळीमुळे प्रभावित बेंडिंग मोमेंटची क्षमता समजून घ्या ठीक आहे त्यासह मला वाटते की डिझाइनची दुवा साधणे या टप्प्यावर आहे आता जसे आपल्याला प्रबलित कंक्रीट डिझाइन माहित आहे आपल्याकडे डिझाइन एड्स आहेत जेथे विशेषत क्रॉस सेक्शनचे विविध प्रकार आणि स्टील रेइन्फॉर्समेंटच्या वेगवेगळ्या लेआउट आहेत आपल्याकडे P M परस्परसंवाद रेखाचित्र डिझाईन वक्र आहेत जे आपल्यास डिझाइन एड्समध्ये सहज उपलब्ध असतात बरोबर आहे आता आपल्याकडे येथे डिझाईन एड्स नाहीत आणि ती अशीच आहे जी आम्ही कधीकधी येऊ शकू तथापि चिनाई भिंत कॉन्फिगरेशन नियमित प्रबलित कंक्रीट स्तंभ क्रॉस सेक्शनपेक्षा अधिक यादृच्छिक असू शकतात तर वेगवेगळ्या लांबी आणि वेगवेगळ्या कॉन्फिगरेशनसाठी डिझाइन एड्सच्या सेटवर पोहोचणे इतके सोपे होणार नाही खरं तर खूपच दमवणारा आणि खूपच वजनदार असणार आहे आणि म्हणूनच जिथे डिझाइनचा प्रश्न आहे तो शक्य होणार नाही चिनाईच्या संरचनेत प्रत्येक प्रबलित भिंतीसाठी P M संवाद साधना तयार करणे आपल्यासाठी व्यवहार्य ठरणार नाही ते करणे ही एक आदर्श गोष्ट असू शकते आणि आपण असे करता तर आपल्याकडे आपले डिझाइन भार आणि परस्परसंवादाच्या पृष्ठभागाच्या बाबतीत पूर्ण नियंत्रण असते तथापि हे विचारणे खूपच जास्त असू शकते आणि म्हणूनच आपण P M सुसंवाद पृष्ठभाग वापरणार नाही म्हणून आपल्याला एखाद्या भिंतीवर मोमेंट आणि अक्षीय शक्तींच्या संयोजनासाठी काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे आपल्याला भिंतीमध्ये तणाव स्थिती काय आहे ते माहित असणे आवश्यक आहे आपण भिंतीच्या क्रॅक अवस्थेत आहात काय आपण संतुलित विभागाच्या पलीकडे असाल तर आपण भिंतीच्या अन क्रॅक स्थितीत कम्प्रेशन कंट्रोल करत आहात आणि हे निश्चित करेल की भिंतीची रचना लोड जोड्या समाधान करते याची खात्री करण्यासाठी आपण भिंतीतच किती स्टील ठेवणार आहात म्हणूनच जसे मी आधी सांगितल्याप्रमाणे संतुलित भागाच्या पलीकडे तुम्हाला प्रीमिरी माहित नाही की आपण कंप्रेशन कंट्रोल स्टेटमध्ये आहात किंवा टेन्शन कंट्रोल स्टेटमध्ये आहात आपणास परस्परसंवादाच्या कोणत्या भागामध्ये भाग पडतो आणि तटस्थ प्रवेश खोली कोठे आहे याचा अंदाज घेण्यासाठी योग्य अभिव्यक्त्यांचा वापर करणे आणि ह्याकरिता आपल्याला पुनरावृत्ती प्रक्रिया आवश्यक आहे कारण अशी गोष्ट जी तुम्हाला अजिबात माहित नाही तटस्थ प्रवेश खोली कोठे आहे याचा अंदाज लागावा लागेल आणि मग त्या आधारावर परत जा आणि चिनाई बांधकामातील तणावाची स्थिती आणि स्टीलमधील तणावाची स्थिती तपासा आणि ते परवानगी असलेल्या ताणतणावाच्या पलीकडे जाऊ नये याची खात्री करा तर परस्परसंवादाच्या पृष्ठभागावर आपण कुठे आहात हे जाणून घेण्यासारखे ते पैलू आणि ते तणाव नियंत्रित अंदाज असेल किंवा कंप्रेशन नियंत्रित अंदाज असेल आणि म्हणूनच तटस्थ प्रवेश खोली म्हणजे काय ते डिझाइन प्रक्रियेचा अज्ञात भाग आहे म्हणून जेव्हा आपण P प्लस M साठी डिझाइन पहात असता तेव्हा कोड आपल्याला दोन पुनरावृत्ती प्रक्रिया देते पुनरावृत्ती प्रक्रियेचे वर्णन राष्ट्रीय इमारत संहितेतील प्रबलित चिनाई कराराच्या विभागातील अनुलग्नकात उपलब्ध आहे तर आपण यापैकी कोणत्याही प्रक्रियेचा वापर करण्याकडे पाहू शकता आणि मी म्हटल्याप्रमाणे आपण आज पुनरावृत्ती होणार्या प्रक्रियांपैकी एकाकडे पाहतो आहे आणि दुसर्या पुनरावृत्ती प्रक्रियेची देखील तपासणी करतो आहे तर आम्हीभिंतीवरील ताणांच्या स्थितीचा पुनरावृत्तीपणे आकलन करण्याच्या दृष्टीकोनांशीपरिचित आहोतआणिआवश्यक डिझाइनतपासणी करतो आहे म्हणूनच मी पहात असलेली पहिली पुनरावृत्ती प्रक्रिया आहे प्रक्रिया 1 आपण परस्परसंवाद पृष्ठावर कुठे बसता आहात याची एक धारणा बनवते आणि नंतर आपण कॉम्प्रेशन नियंत्रित धारणा किंवा टेन्शन नियंत्रित गृहित धरत असाल तेव्हा आपण कोणत्या अभिव्यक्त्यांचा वापर करावा याबद्दल पोहोचण्याचा प्रयत्न करतो म्हणून आम्ही येथे फ्री बॉडी डायग्राम पाहतो आम्ही पोकळ ब्लॉक्सपासून बनवलेल्या भिंतीकडे पहात आहोत त्यात स्टीलच्या रेइन्फॉर्समेंटची विशिष्ट व्यवस्था आहे येथे आपल्याकडे स्टीलच्या रेइन्फॉर्समेंटची दोन टोकांवर लक्ष केंद्रित करण्याची एक व्यवस्था आहे तर पुन्हा भिंतीची एकूण लांबीlw आहेआणि आपल्याकडे दोन टोकांवर स्टील आहे ते फ्लेक्सुरल स्टील आहेत आपल्याकडे भिंतीवरील सेंटरॉईडबद्दल अक्षीय भार आहे आणि भिंतीवर कार्य करणार्या बाह्य शक्तींकडून त्यात एक मोमेंट येत आहे आता आपल्याला खरोखर स्थापित करण्याची आवश्यकता आहेkd किंवा तटस्थ अक्षांची खोलीकाय आहेआणि अजूनही ते कार्यरत तणावाच्या दृष्टीकोनात आहे आणि म्हणूनच तणावांचे त्रिकोणी वितरण म्हणजे आपण या गणितांवर आधारित आहोत तर आपल्याकडे तळाशी फ्री बॉडी डायग्राम आहे आणि नंतर आपल्याकडे बेंडिंग मोमेंट आणि अक्षीय शक्ती तन्यता आणि संकुचित शक्ती आहेत ज्याचा आपण अंदाज घ्यावा लागेल आम्ही असे गृहीत धरत आहोत की भिंतीचा भाग क्रॅक झाला आहे आणि तणावात बळकट झालेल्या क्षेत्राच्या परिणामी रेइन्फॉर्समेंट बार मध्ये टेन्सिल फोर्स आहे तर आम्ही दोन बारचे सेंट्रोइड घेत आहोत आणि त्याच ठिकाणी तणाव परिणामी कॉम्प्रेशन परिणाम ठेवला गेला आहे अर्थात कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसच्या त्रिकोणी वितरणाच्या सेन्ट्रॉइडवर बसला आहे म्हणूनच आपण प्रारंभ करता तेव्हा आपल्याला काही मूलभूत धारणा बनविणे आवश्यक आहे आणि नंतर परत जाऊन ताणतणावांच्या वितरण आणि ताणतणावांच्या मूल्यांसाठी आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी बरोबर आहे जर ती धारणा चुकीची असेल तर आपण परत जा आणि त्या मूलभूत धारणामध्ये बदल करा जो आम्ही परस्परसंवादाच्या पृष्ठभागाच्या संकुचित नियंत्रित झोनमध्ये किंवा परस्परसंवादाच्या पृष्ठभागाच्या तणाव नियंत्रित झोनमध्ये आहोत किंवा नाही यावर आहे आम्ही परस्परसंवाद पृष्ठभागाच्या कम्प्रेशन नियंत्रित झोनमध्ये आहोत अशी समजूत करून प्रारंभ करतो आणि आम्ही असे गृहित धरतो कीभिंतीसंदर्भात आपल्याला अक्षीय भाराचे विक्षिप्त पणा मिळाले असेल तर गुरुत्वाकर्षणातून येणारा हा अक्षीय भार आहे जर तिथे विक्षिप्त पणा असेल तर ते आपण विचारात घेणे आवश्यक आहे परंतु जर P भिंतीच्या मध्यभागी कार्य करीत असेल तर आपण तणाव रेइन्फॉर्समेंटच्या सेन्ट्रॉइड भोवती मोमेंट घेऊ शकता तर आपल्याकडे या बाजूला तणाव रेइन्फॉर्समेंट आहे डावीकडील आपण तणाव रेइन्फॉर्समेंटचा सेंट्रोइड घ्या आणि तणाव रेइन्फॉर्समेंट सेंट्रॉइड भोवती हे मोमेंट घ्या म्हणून येथे रेखांकनातील नोटिशन्सच्या संदर्भात आम्ही मोमेंटचे समतोल घेतो आणि मग लोड असल्यामुळे तेथे मोमेंट येत आहे कारण तेथे एक विक्षिप्तपणा आहे जो भिंतीत क्रॅक झाल्यामुळे येत आहे भिंतीत क्रॅक झाल्यामुळे विक्षिप्तपणाचा अर्थ असा होतो की तिथे एक अतिरिक्त किंवा दुय्यम मोमेंट येतो आहे तर मुळात आपण Fm च्या दृष्टीने तणावांच्या त्रिकोणी वितरणामधून संकुचन परिणाम लिहू शकता कारण आपण ते कम्प्रेशन नियंत्रणे गृहित धरत असल्याने आम्ही परवानगी असलेल्या संकुचित तणावावर आहोत तुम्हाला दिसेल की तुम्हालाkdमध्येचौरससमीकरण मिळेल तर आपण मुळात आपण केलेल्यासमजुतींसाठी kd चाअंदाज लावणे आवश्यक आहेआणि आपण तयार केलेल्याkd साठीआपणतणावाचीस्थिती काय आहे हे तपासू इच्छित आहात आता आपल्याकडे एक अभिव्यक्ती आहेजी आपल्यालाkd मध्येएकचतुष्पाददेऊ शकेलजी आपण सोडवू शकाल आणिkd चेमूल्य मिळवूशकू म्हणूनच जर आपल्याला ही अभिव्यक्ती सोडवायची असेल तर आपल्याला तेथे प्लग इन करण्याची आवश्यकता असलेल्या मूल्यांकडे लक्ष दिल्यास आपल्याला भिंतीच्या परिमाणांची आवश्यकता आहे आपण भिंतीच्या परिमाणांना अंतिम रूप दिले आहे आपण स्टीलच्या रेइन्फॉर्समेंटचा अंदाज लावला पाहिजे की आपण योग्य आहोत आपल्या डिझाइनचा पहिला टप्पा म्हणून स्टीलची रेइन्फॉर्समेंट काय आहे हे आपण ठरविले पाहिजे आणि म्हणूनच बारचे व्यास आणि बारचे स्थान काय आहे यावर काही गृहित धरणे आवश्यक आहे कारण त्या निवडीचा आपल्या प्रभावावर परिणाम होईल म्हणून आपल्याला अक्षीय शक्ती काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे जे भिंतीवर कार्य करीत आहे बाह्य मोमेंट लांबी रुंदी आणि जाडी आणि भिंत d चिनाई बांधकाम मध्ये परवानगी तणाव काय आहे आणि तुम्हाला डी 'बनवायची आहे ही समजूत काय आहे हे गृहित धरुन आहे आणि म्हणूनच आपल्या स्टीलची रेइन्फॉर्समेंट कॉन्फिगरेशन महत्त्वाची आहे ज्ञात असलेल्या मूल्यांसह आपण kd चे निराकरण करू शकता आणि kd चे मूल्य काय आहे ते स्थापित करू शकता आता या kd साठी एकदा तुम्ही kd ची स्थापना केली की तुम्हाला माहिती आहे की kd च्या फंक्शन म्हणून परिणामी कॉम्प्रेशन C केडीच्या दृष्टीने लिहिले गेले आहे आपण kd वर जाऊन निराकरण करू शकता आणि मग ज्ञात असलेले परिणामी कॉम्प्रेशन आणि P वापरून आपण T म्हणजे काय हे स्थापित करू शकता आणि आपल्याकडे आता तपासण्याचा एक मार्ग आहे की आपली पहिली धारणा की ते संपीडन परस्परसंवाद नियंत्रित करते की ते वैध आहे की नाही म्हणूनच आपण कॉम्प्रेशन नियंत्रित परिस्थितीकडे पाहिले आहे तणावग्रस्त ताणांवर आधारित आपण स्टीलच्या ताणतणावांच्या ताणतणावाच्या अनुकूलतेपासून स्थापित कराल तर स्टीलचे ताण स्थापित केले गेले आहेत आम्ही कार्यरत ताणतणावाच्या दृष्टिकोनात आहोत n येथे स्टीलचे कॉंक्रीट मोडुलीचे मॉड्यूलर रेशो आहे चिनाई बांधकामातील तणावाची स्थिती काय असेल हेआपण स्थापितकेल्यानंतर आपण fsस्थापित केले चिनाई बांधकामातील परवानगी असलेल्या कंप्रेसिव्ह तणावाचा ताण म्हणूनfmमानले जाते तर आपल्याकडे आताfs चाअंदाज आहे तथापि जरस्टीलमधील अनुज्ञेय तणावापेक्षातणावापेक्षा fs चाहाअंदाजमोठा असेल तर आपली धारणा चुकीची आहे की ते कॉम्प्रेशन नियंत्रित करते तर या टप्प्यावरएफएस स्थापित करून आपण जा आणि तपासा जरहेएफएस परवानगी असलेल्या स्टीलच्या ताणतणावापेक्षा कमी आहे की नाही जर परवानगीयोग्य स्टीलचा ताण एफएस जास्त असेल तर आपण योग्य गृहित धरून कार्य करीत आहातप्रत्यक्षात लोड संयोजन असे आहे की परस्परसंवादी पृष्ठभागावर चिनाई बांधकाम तणावपूर्ण तणाव अजूनही नियंत्रित करते आणि म्हणूनच आपण आता स्टीलचे क्षेत्र काय आहे जे डिझाइनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे याचा अंदाज बांधू शकता तर स्टीलच्या तणावामुळे आपणास अंदाजे विभाजन झाल्याचे ताणतणावापासून स्टीलचे क्षेत्रफळ काढास्टीलमधील ताणतणाव स्टीलमधील परवानगी असलेल्या तणावपेक्षा कमी स्टीलमधील तणाव कमी असतो तर हे चक्र पूर्ण झाल्यास आणि परस्परसंवादासाठीच लेखांकन पूर्ण करण्यासाठी किती स्टील आवश्यक आहे हे आपण स्थापित केले आहे तथापि स्टीलएफएस मधीलताण जरपरवानगीयोग्यस्टीलच्याताणापेक्षाजास्त असेल तर चिनाई बांधकाम कम्प्रेसिव्ह तणाव नियंत्रित करतो ही आपली मूलभूत धारणा चुकीची आहे आणि आपल्याला परत जाऊन दुरुस्ती करावी लागेल कारण आपण स्थापित केलेले kd चुकीचे kd आहे तर या प्रकरणात आपल्याला परत जाणे आवश्यक आहे आणि तणाव नियंत्रित परिस्थितीचा वापर करणे सुरू करावे लागेल आणि तणाव नियंत्रण परिस्थितीसाठी पुन्हा तपासावे की तुमचेएफएसमूल्य परवानगीच्या तन्यतेच्या तणावापेक्षा कमी आहे का आणि मग ते योग्य असेल तर संकुचित तणाव काय आहे हे स्थापित करा आणि गणना बंद करा त्या स्थितीसाठी आवश्यक असलेल्या स्टील रेइन्फॉर्समेंटची मात्रा निश्चित करा तर पुढे जाण्यासाठी आता आपण तणाव नियंत्रित परिस्थितीकडे पहावे लागेल आणि तणाव नियंत्रणावरील परिस्थितीत Fs परवानगीयोग्य तणावग्रस्त ताणतणावात असेल तर आपणfm चे मूल्यकितीआहेयाची मोजणी कराल म्हणून परंतु प्रत्यक्षात प्रारंभ करण्यासाठी आपल्यास स्टीलच्या प्रमाणात किती अंदाज आहे ते आवश्यक आहेतआपल्याला चिनाई बांधकामांच्या तणावाचा अंदाज देखील आवश्यक आहे तर चिनाई बांधकाम कम्प्रेसिव्ह ताण अजूनही नियंत्रित आहे असे गृहीत धरून आपण गणिताचा हा भाग प्रत्यक्षात सुरू करू शकतो आणि आपण स्टीलच्या तन्यतेच्या तणावातून समतोल साधत असलेल्या तणावात विभाजित करा आपल्याकडे समतोलतेने T म्हणजे काय हे स्थापित केले आहे आणि T ला fs सह विभाजित करा आणि स्टीलचे चाचणी क्षेत्र मिळवा कारणआपणजे kdस्थापित केलेत्या मागीलगणितेनुसारते चुकीचे आहे आणि म्हणून स्टीलचे क्षेत्र चुकीचे आहे आणि म्हणूनच आता आपल्याला पुन्हा काम करणे आवश्यक आहे आणि कुठेतरी प्रारंभ करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच स्टीलचे चाचणी क्षेत्र मिळविण्यासाठी आपण स्टीलच्या परवानगी असलेल्या तणावामुळे विभाजित झाल्यावर आपण तणाव बळ घेत आहात कारण आता स्टीलमधील अनुमत ताण कारणीभूत आहे तणाव नियंत्रणास स्टीलचे चाचणी क्षेत्र मिळते आणि नंतर आपली गणना सुरू होते आपण बार लेआउट किंवा बार परिमाण बदलू इच्छित असालतर आपला d बदलेल तुम्ही पूर्वी वापरत असलेला d वापरणे अद्याप व्यवहार्य आहे की नाही ते तपासा आणि मग तणाव परिणामी एकूण आकुंचन शक्ती तसेच भिंतीवर कार्य करणारी अक्षीय शक्ती हे संकुचन आणि तणाव स्वतः बेंडिंग झाल्यामुळे आहे तर आपल्याला वास्तविकतेस दुय्यम प्रभावांचा स्पष्टीकरण द्यावा लागेलतिथल्या सेंट्रोइड शिफ्ट मुळे वॉल क्रॅक होणार आहे कारण तिथे विक्षिप्तपणा आहे व अक्षीय शक्तीमुळे दुय्यम मोमेंट येतील तरआपल्याला हे दुय्यम मोमेंट आणि बाह्य मोमेंट भिंतीवर गृहीत धरावे लागेल आणि मग आपण स्वत गणनेमध्ये कोणती कॉम्प्रेशन फोर्स असेल ते स्थापित करा तर स्टीलचे क्षेत्र जे आपण आपल्या गणनेमध्ये वापरणार आहात ते स्टीलचे क्षेत्र आहे ज्याचा आपण मागील चरणात अंदाज केला आहे तसेच अनुज्ञेय ताण Fs ने अक्षीय शक्तीला विभाजित केले आहे तर दुय्यम प्रभावी तणाव बल आणि एफएसद्वारे विभाजित गुरुत्वाकर्षणा T प्लस P मुळे उद्भवलेल्या अक्षीय शक्ती जबाबदार आहेत तर आपण आपल्या मोजणीमध्ये वापरत असलेल्या स्टीलचा हा अंदाज बनला आहे भिंतीच्या या क्षेत्रासाठी स्टीलची टक्केवारी रोह प्रभावी आहेम्हणून As प्रभावी भागीलाbd समीकरण मिळेल जेथे b भिंत जाडी आहे आणि d प्रभावी खोली आहे त्या अभिव्यक्तीद्वारे आपण आता k च्या किंमतीचा अंदाज लावाल आणिकम्प्रेशनच्या त्रिकोणी वितरणामध्येसंबंधित j कम्प्रेशनच्या त्रिकोणी वितरणात j 1 k3 आहे पुन्हा आपण चौरस निराकरण करीत आहात आणि k चे मूल्य मिळवित आहातआता हे k स्थापित केले आहे जर ते Fs पेक्षा कमी तणावपूर्ण तणाव असेल आणि स्टीलची आवश्यकता पूर्ण करत असेल तर आपण खरोखर निष्कर्ष काढू शकता तर आपण स्टीलमधील तणावपूर्ण तणाव काय आहे याचा अंदाज लावालस्टीलमधील या ताणतणावाचा ताण fs पेक्षा जास्त नसावा तरfsची गणना त्या मोमेंट वरून काढली आहे एकूण मोमेंट ज्यामध्ये एक मोमेंट असतो जो बदलण्यामुळे दुय्यम मोमेंट आहेबाहेरून बाह्यरित्या लागू केलेल्या मोमेंट सह क्रॅकिंगमुळे उद्भवलेल्या विक्षिप्तपणा मुळे आहे kd आणि j काढल्यानंतर आपण स्टीलमधील तणाव काय आहे याचा अंदाज लावू शकता आणि स्टीलमधील तणाव स्टीलच्या प्रभावी क्षेत्राद्वारे विभाजित एकूण मोमेंट भागीला j आणि d करून काढू शकता आणि यामुळे आपण प्रभावी तणाव काय आहे आणि संतुलनाचा ताण स्वतःच काय आहे या संदर्भात आपण केलेल्या गृहितकाच्या मूळ संचाचे समाधान केले पाहिजे म्हणून एकदा ते स्थापित झाल्यावर आपण संबंधित चिनाईचा ताण काय आहे याचा अंदाज लावू शकता कारण आपल्याला एफएस माहिती आहे आणि तणावाच्या त्रिकोणी वितरणाद्वारे आपण असा अंदाज लावू शकता ते पुढील प्रमाणे दिले आहे तर आपण चिनाई बांधकामातील तणावग्रस्त ताणतणावाचा अंदाज घेत आहात आणि हे मूल्य पुन्हाfm च्यामूल्यापेक्षा कमी असले पाहिजेजे चिनाई बांधकामातील अनुज्ञेय तणाव आहे म्हणूनच येथे पुन्हा आपल्यास अंदाज केला आहे की जर fs स्टीलच्या परवानगीयोग्य तणावापेक्षा कमी असेल तर आपण आपले पुनरावृत्ती थांबवू शकता परंतु जर fs जास्त असेल तर आपल्याला मूलतः बारचे आकार बदलण्याकडे पहावे लागेल याचा अर्थ आपल्या कॉन्फिगरेशनमधील काही बदल किंवा d' च्या मूल्यांमध्ये पुन्हा बदल होईल तर fs पेक्षा कमी किंवा त्या समानतेसाठी आपल्याला अतिरिक्त बार किंवा मोठ्या बारची आवश्यकता असू शकते आपल्याला स्टीलचा ताण कमी करणे आवश्यक आहे आपला d' अद्यतनित करा आणि नंतर d' अद्यतनित होत असल्यासkd चाआपला अंदाजबदलेल आणि मग आपले k व j बदलेल आणि मग आपणास आपल्या M चे मूल्य पुन्हा सांगावे लागेल आणि मग M च्या त्या मूल्यासाठी पुन्हा fs ची गणना करावी लागेल स्टीलच्या प्रभावी क्षेत्राची गणना करणे आवश्यक आहे आणि संबंधित दगडी बांधकाम तणावाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे तर हा पुनरावृत्ती करणारा दृष्टीकोन आहे जो तुम्हाला मूलभूतपणे गृहित धरुन घेतो आपण परस्पर संवादाच्या कोणत्या झोनमध्ये पडत आहात त्याचा एक निहित संदर्भ आहे परंतु स्वतःच परस्परसंवादाच्या पृष्ठभागाचा थेट उपयोग होत नाहीत्यानंतर आपण ज्या दुसर्या दृष्टिकोनावर चर्चा करूया तो म्हणजे आपण कोणत्या झोनमध्ये आहात हे स्पष्टपणे ओळखते आणि नंतरसंवादासाठी किती स्टील आवश्यक आहे हे तपासण्यासाठी आपण कोणती अभिव्यक्ती वापरली पाहिजे याचा अंदाजकरण्यासाठी एकनॉन डायमेन्शनल पॅरामीटर MPdवापरतेP M लोड संयोजन स्वतः तर कोणताही पुनरुत्पादक दृष्टिकोन निवडण्यास आपण मोकळे आहात हा पहिला पुनरावृत्ती करणारा दृष्टीकोन आहेआणखी एक तिसरा पुनरावृत्ती दृष्टीकोन ठीक आहे परंतु हे अज्ञात स्थितीमुळे आवश्यक आहे विशेषतः जेव्हा आपण प्रबलित चिनाई क्रॉस सेक्शनच्या संतुलित बिंदूच्या पलीकडे पहात असाल तर मी पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टिकोनासह येथे थांबणार आहे आणि दुसर्या पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टिकोनावर चर्चा करा आणि नंतर काही डिझाइन उदाहरणांमध्ये जा जे आपल्याला या पुनरावृत्ती कसे करतात याबद्दलची भावना देईल आणि भिंतीवरच P आणि M मागणीनुसार आपण हे पुनरावृत्ती का करता याची कल्पना येईल